आपल्याला आपली एम्बेडेड केलेली प्रणाली चालवायची आहे एम्बेडेड केलेली प्रणाली तयार करण्याची तुमची योजना आहे एकतर विद्युत घटासह किंवा तयार उर्जे सह बॅटरी चालविणारी प्रणाली असल्यास बॅटरीचा आकारक्षमता काय असाव हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे किंवा आउटपुटचा अन्दाज माहिती असण आवश्यक आहे कॅपेसिटर जर सुपर कॅपॅसिटर असेल तर सुपर कॅपेसिटरचा आकार क्षमता काय असावी जो आपण शेवटी उर्जेच्या संचयनासाठी वापरणर आहोत पण अस करण्यापूर्वी आपण आपल्या प्रणालीच्या एकूण उर्जा वापराच बजेट योग्य रित्या केले पाहिजे सिस्टम मायक्रोकंट्रोलर सुप्तावस्थेत किती उर्जा वापरत आहे सक्रिय असताना तो किती ऊर्जा घेतो सक्रिय अवस्थेत तो किती काळ राहणार आहे याचा विचार केला पाहिजॆ बरोबर तर हे आपणास समजल पाहिजे आणि आपल्या लक्षात असलेल्या उर्जा संचय डिव्हाइसच्या प्रकारा संदर्भात काहीही निर्णय घेण्यापूर्वी आपण द्रुत गणना करण्यास सक्षम असायला हव आपण बॅटरीच उदाहरण घेऊ आपण शाळेत असताना शिकलो त्याप्रमाणे एक उदाहरण घेऊया आणि या ज्या कदाचित आपल्यातील बहुतेकांना काही गोष्टींची जाणीवही नसते अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे २५० मिलीअँपीयर अवर बॅटरीचा विचार करातुम्हाला असं वाटू शकतं की २५० मिलीअँपीयर अवरचा विद्युत घट एक तास चालू शकेल पण ते चुकीचे आहे आणखी एक गोष्टजे विद्युत घटावर छापलेलं असत त्यावर जाऊ नका पहिली गोष्ट म्हणजे ही वास्तविक क्षमता नाही तर याला म्हणतात नाममात्र क्षमता उत्पादक तुम्हाला जी छापून देईल ती असेल नाममात्र क्षमता ही नाममात्र क्षमता आणि विद्युत घटाची कार्यक्षमता गृहीत धरून आपल्याला वास्तविक क्षमता काढावी लागेल हा झाला एक भाग म्हणून तुम्हाला जर उत्पादकाने 200 मिली एंपियर अवरचा विद्युत घट दिला असेल तर त्याची वास्तविक क्षमता नसून नाममात्र क्षमता आहे म्हणून २५० मिलीअँपीयर अवरचा विद्युत घट असेल तरीही तो एक तास चालणार आहे असं समजू नका तर हे दोन मुद्दे आपण आपल्या उपयोजित सञ्चासाठी नक्की लक्षात ठेवायला हवे तर २५० मिलीअँपीयर अवरचा विद्युत घट 2 मिली अॅम्पिअर चा विद्युतप्रवाह देउ शकेल १२५ तासानसाठी तर हा आकडा उत्पादकाने उगाच् दिलेला नसतॊ अगदी काटेकोर पणे सांगायचं झालं तर 2 मिली अँपिअर सरासरी विद्युतप्रवाह असताना १२५ तास तो चालू राहील असं म्हणता येईल अर्थातच दुसरा मुद्दा लक्षात घ्या की तुम्ही नाममात्र क्षमता वापरून या किमती पर्यंत आला आहात त्याचबरोबर तुम्ही विद्युत घटाची कार्यक्षमता लक्षात घेतलेली नाही म्हणून विद्युत घट विकत घेण्यापासून म्हणजे विद्युत घट क्षमता प्रत्यक्ष रुपात वापरण्यापासून अजून तुम्ही बरेच लांब आहात म्हणून तो विद्युत घट जशाला तसा लोड ला जोडू नका आणि आता तुम्ही फक्त तुमच्या भारसंस्थेसाठी विद्युत घट क्षमता लक्षात घेतली आहे हा पहिला मुद्दा दुसरं म्हणजे बहुतेक सर्व आयओटी संस्था या वायरलेस इंटरफेसकरणाऱ्या असतात मी तुम्हाला वेगवेगळ्या विनावाहक मध्यस्थांबद्दल सांगितले आहे यासाठी तुमच्याकडे कम्युनिकेशन डिवाइस टेक्नोलॉजीज आहेत झिग्बी ज्याला 802 4मेक फाय MAC phi असं म्हटलं जातं म्हणजे मेक थर आणि फिजिकल थर असे आय इ इ इ ने व्याख्या केलेले स्टॅंडर्डस दिलेले असतात खरंतर तर मेक थर आणि फिजिकल थर हे आयइइइ नी प्रमाणित केलेले आहेत त्यांना१५ ४15 4 असंही म्हटलं जातं त्यानंतर आपल्याकडे वायफाय आहे तसेच बी एल इ आणि कमी ऊर्जा वापरून आपण ब्लूटूथ वापरु शकतो आणि आणखी अशाच काही प्रकारच्या वायरलेस कम्युनिकेशन सिस्टमस वापरु शकू हे सर्व मुख्यतः शक्तीच्या वापराच्या दृष्टीकोनातून आहेत परंतु जर तुम्ही विस्तृतपणे किमान ऊर्जॆच्या म्हणजेच लो पॉवर द्रुष्टीकोनातुन पाहत असाल तर लोरा वॅन प्रोटोकॉल किन्वा एलपी वॅन असलेल्या विस्तृत क्षेत्राच्या किमान ऊर्जॆबद्दल बोलू या जे हे तंत्रज्ञान असलेले किमान ऊर्जॆच्या वाइड एरिया नेटवर्क प्रोटोकॉल बद्दल आहे तसच सिग्फॉक्स आहेत त्यानंतर एनबी आयओटी आहे आणि एलटीई एम देखील आहे वापराच्या साधनांच्या पलीकडे जाऊन एलपी वॅनसाठी गेटवे साठी या सर्व शक्यता आहेत मी हे सांगत आहे कारण आपल्याला हे गेटवे डिव्हाइसेस कसे चालवायचे आहेत याचा विचार करावा लागेल त्याबरोबर सेन्सर असलेल्या या छोट्या अॅक्सेस डिव्हाइसेसना लहान लहान उपकरणे कशी चालवायची याचाही विचार करावा लागेल तर याचा प्रभाव बहुतेक वेळा गेटवे उपकरणांवर असतो आपण कॊइन सेल बॅटरीसह चालवू शकणार नाही आपल्याला एकतर खूप मोठ्या बॅटरी आवश्यक आहेत किंवा आपण त्याला ग्रीड बरोबर कनेक्ट करायला हवे तर या दोन गोष्टी आहेत तर या सर्वसामान्य ऊर्जा मोजमापासाठी आपण अशी चर्चा करू शकता मी असे म्हणेन की तुम्हाला सुरुवातीलाच नमूद केले आहे त्याप्रमाणे आयओटी डिव्हाइसवर तुम्ही अशी रचना तयार केली की कोणतीही रचना असो मग ते सेन्सर असो किन्वा अक्चुएटर प्रणालीती किमान 10 वर्षे वापरता यायला हवी तथापि गेटवेबद्दल नियोजन करताना आपण खूप काळजीपुर्वक केले पाहिजे दीर्घायुष्यआणि उर्जावापर हे देखील विचारात घ्यावॆ लागेल गोष्टी ज्या प्रमाणित केल्या आहेत त्यापैकी काही चांगल्या गोष्टी म्हणजे आपण सेन्सिंगसाठी जे आयओटी डिव्हाइस वापरत आहात ते म्हणजे सुप्तावस्थेतील विद्युतप्रवाह काही मायक्रो अँपीयर म्हणजे 1 ते 4 मायक्रो अँपीयरपर्यन्त असावे या एलपी वॅन प्रणाल्यांसाठी विशेषत एनबी आयओटी आणि एलटीई एम प्रत्यक्षात जर आपण प्रसारित करीत नसलो ते गेटवे उर्जवापर करीत आहेत किन्वा कम्युनिकेशन लिंक तरी वापरत असू कमीत कमी आम्ही एक ते चार मायक्रो अँपीयरचे प्रवाह वापरत आहोत जे खूपच आकर्षक आहे मग गेटवे विद्युत घटासह का वापरु नये गेटवे सिस्टमला बहुविध वायरलेस इंटरफेस असणे आवश्यक आहे ज्यामुळे अनेक सेन्सरमधुनयेणारे डेटा मिळतील किंवा कित्येक सेन्सर ज्यातून डेटा एकत्रित केला जाईल आणि त्यानंतर वायरलेस आउटगोइंग लिंकचा वापर करता येईल विस्तृत क्षेत्र आउटगोइंगलिंक दुवा जो आपण बोलत आहोत तो तो आहे जो आपण वापरला नाही तर आपण एक ते चार मायक्रो पीअर विद्युतधारा वापरत आहोत म्हणजे गेटवे साधनांना एकतर खूप मोठ्या बॅटरीवर काम करावे लागेल किंवा ग्रीड पॉवर असावी लागेल तर तेच महत्त्वाचं आहे आता हा एक भाग आहे आता आपण काय करूया मी एक आकृती काढून समजावून सांगेन आणि प्रयोगशाळेत मी केलेल मोजमाप देखील दाखवितो प्रथम या आकृती वरून समजून घेऊया मी x अक्ष आणि y अक्ष काढतो एक्स अक्ष हा काळ आहे आणि y अक्ष तात्कालिक विद्युतधारेचा क्षय दर्शविते आहे मी यासारखे असे काहीतरी रेखाटेन आणि हे समजावण्याचा प्रयत्न करीन अर्थातच मला पूर्णत्वासाठी हे आणखी थोडेस ओढायला हव आणि आता हे अस म्हणू या की हे 1 ते 4 मायक्रो अँपीयर पर्यन्त आहे तुम्ही कोणत्या प्रकारचा हार्डवेअर डिझाईन करताय त्यावर ते अवलंबून असेल आणि हे थोडं मोठं काढाव लागेल हे तुम्ही 18 ते 20 मिली अँपिअर पर्यंत घेऊ शकता किंवा तुम्हाला हवं तर एक किंवा हव तर चार पर्यंत घेऊ शकता तुम्हाला हवं तसं तुम्ही ठरवू शकाल तशाच प्रकारे येथे मी ही श्रेणी दिली कारण आपले हार्डवेअर मूलत या श्रेणीमध्ये असू शकते तरएक्स अक्ष हा काळ आहे हे काही मिलीसेकंद आहे काही मिलीसेकंद हे लक्षात घ्या आणि हे जर मिली सेकंद असतीलतर हे असतील सेकंद हे लक्षात घ्या आणि पुन्हा हे सेकंद असतील तर हे असतील मिली सेकंड आणि या काळामध्ये विद्युत घटाने आपली क्षमता गमावली होती ती पुनर्प्राप्त करण्याची संधी इथे विद्युत घटाला मिळेल एक गोष्ट आपल्याला नमूद करता येईल ती म्हणजे विद्युतघट किंवा बॅटरी च्या दृष्टिकोनातून या इतक्या काळामध्ये विद्युत घटाला आपली क्षमता पुनर्प्राप्त करता येईल बघा ही चांगली गोष्ट आहे कीइतक्या वेळा मध्ये क्षमता गमावलेली असते आणि तिची क्षमता या इतक्या वेळा मध्ये पुन्हा कमावू शकतो यापूर्वी मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले होते पहिली वास्तविक क्षमता आणि दुसरी नाममात्र क्षमता नाममात्र क्षमता इथे आपण लक्षात घेतो कारण आपल्याला विद्युत घटाची कार्यक्षमता लक्षात घेणं आवश्यक आहे आणि उत्पादक आपल्याला वास्तविक क्षमता छापून देतो तर मूलतः हे आहे बॅटरीच्यावास्तविक क्षमता आणि नाममात्र क्षमतेच्या गुणोत्तर तर ही व्याख्या आहे तर मी फक्त सोप्या पद्धतीने त्याची व्याख्या केली आहे आपण या बॅटरीलाजास्त डिस्चार्ज पीरियड्स घेऊ इच्छित नाही तर हे पहा जर आपल्याला उच्च विद्युतस्त्राव टाळायचा असेल आणि तरीही आवश्यक असलेल्या लोडला वितरित करायचा असेल तर आपण बॅटरीच्या आउटपुटवर कॅपेसिटर लावण्याबद्दल विचार करू शकता आणि म्हणूनच आपण या सुप्तावस्थेदरम्यान हा कॅपॅसिटर चार्ज करण्याचा विचार करू शकता या कालावधीत असताना कॅपेसिटर चार्ज करा या चार्जड कॅपमधून कॅपेसिटर डिस्चार्ज करा या कालावधीत आपण कॅप चार्ज करता आणि त्यानंतर तो ऑन झाल्यानंतर तो विद्युत घटामधून भारासाठी आवश्यक ऊर्जा द्यायला सुरुवात करतो तर हे बफरसारखे आहे ज्यामुळे आपल्याला याची खात्री होते की बॅटरीच आयुष्य सुधारणार आहे कारण आपण जास्त डिस्चार्जमध्ये प्रवेश करणार नाही परंतु बॅटरीचे स्व डिस्चार्ज विसरू नका आता आपण जॊपर्यन्त स्व डिस्चार्ज अत्यंत कमी करत नाहीतोपर्यंत आपण याचे 10 वर्षांच्चॆ जीवन पूर्ण करू शकत नाही आता अंतर्गत गळती ही एक गोष्ट आहे जी आपल्याला कमी करावी लागेल अंतर्गत गळती असतेच कारण हे टाळता येत नाही आपल्याला अशी एक बॅटरी खरेदी करावी लागेल ज्यामध्ये कमीत कमी अंतर्गत गळती असेल म्हणून आपण जेव्हा आपली बॅटरी निवडाल तेव्हा किंवा बॅटरी खरेदी करता तेव्हा सर्व वैशिष्ट्यांचा शोध घ्या आयओटी IOT ची रचना करताना मी सुरुवातीलाच उल्लेख केला आहे डिझाईनचा म्हणजे मुख्यत निवडीचा आपल्या समोर बरेच पर्याय असतील योग्य ते निवडावे लागतील तेन्व्हा हे सर्व मुद्दे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील म्हणूनच आपण कोणती बॅटरी खरेदी करायची आहे हे आपण काळजीपुर्वक पहायाचे आहे तर उत्पादक निर्माता आपल्याला दरमहा स्व डिस्चार्ज सांगतील हे कोण सांगेल हे निर्मात्याकडून येईल खरं तर मला मिली अम्पियर अवर बॅटरीची उदाहरण आवडतात जर आपल्याकडे 300 मिली अम्पियर अवरची बॅटरी आहे ज्यामध्ये स्वतचा डिस्चार्ज आहे अंदाजे ० म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याच्या क्षमतेच्या 1 5मिली अम्पियर अवरने दर महिन्याला खाली जात आहे 1 5 मिलीअँपीअर अवर किमतीची उर्जा कमी होत आहे मुळात बॅटरी शेल्फ लाइफ बद्दल सर्वात प्रदीर्घ काळासाठी म्हणून परिभाषित केली जाते आता आपण बॅटरीच्या शेल्फ लाइफ बोलू शकतो कारण बॅटरीची क्षमता खाली येण्यापूर्वी कमी होण्यापूर्वी बॅटरीउर्जा बर्याच वेळ संग्रहित केली जाऊ शकते किती टक्के कमी त्याच्या नाममात्र मूल्यापेक्षा किंवा क्षमतेच्या 80 टक्के कमी वेगळ्या शब्दांत जेव्हा हे खाली येत तेव्हा केवळ नाममात्र क्षमतेच्या 80 टक्के खाली येत हे आहॆ बॅटरीच शेल्फ लाइफ तर ही ती दुसरी गोष्ट आहे जिचा आपल्याला अभ्यास करायाचाय तर मग ही आक्रुती डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टी अभ्यासू या या प्रकरणात एक रकाना करु आणि या छोट्या टेबलाचा विचार करुन अभ्यास करु शकतो तर मी हे टेबल पुन्हा तयार करेन आणि मग पुन्हा याचा विचार करू तर मी हे दुसर्या कागदवर काढतो पुन्हा काढु या हे 1 ते 4 मायक्रो एंपियर आहे हे 18 ते ते 20 मिली अम्पियर आहे हे शेकडो सेकंदात आहे आणि हे उघड आहे की हे मिली सेकंदांमध्ये आहे आपल्याला खरोखर काळजीपूर्वक चित्रित करायचे असेल तर खूप हे अरुंद बनवा म्हनजे मी ते अगदी सुबकपणे रेखाटू शकतो आता हे एक प्रकारे सुसंगत झालय हे सर्व काही मिलिसेकंदांमध्ये आहे आणि हे देखील मिली सेकंदांमध्ये आहे आणि हे सेकंदात आहे शेकडो सेकंदांमध्ये हा काळ आहे हा तत्कालीन विद्युत्प्रवाह आहे तर प्रथम पाहू या ते डिव्हाइस आपण या प्रणालीकडे पहात अनेक गोष्टी समोर ठेवूया जे काही घडत आहे ते पाहू हे डिव्हाइस प्रत्यक्षात ते योग्यरित्या रेखाटत नाही तर मी हे अस करतो हे 0 आहे हे असे आहे 1 ते 4 मायक्रो एम्प्स नंतर हे इथे दर्शविले जाऊ शकत त्याचे मोजमाप घेण योग्य नाही परंतु किमान आपल्याला वाटेल की आपण 0 च्या अगदी जवळ आहोत सुरुवातीस आपण असे म्हणू शकता की डिव्हाइस सुप्तवस्थेत आहे तर हा कालावधी योग्य आहे त्यानंतर डिव्हाइस अॅक्टिव मोडमध्येपरावर्तित हॊतो त्यानंतर डिव्हाइस सक्रिय मोडमध्ये आहे जाते जेव्हा ते सक्रिय असते तेव्हा काय करते त्याला हे पॅरामीटर कसे जाणवते एकतर ते जीपी आय ओ वर कनेक्ट होऊ शकत किंवा ते एडीसी वर कनेक्ट होऊ शकत सेन्सर जसे कनेक्ट केलेले आहेत त्यानुसार एनालॉग सेन्सर आहे की डिजिटल सेन्सर ते बघुन हे दोन सेन्सरआहेत बरोबर डिव्हाइस तयार असल्यास ते देखील सेन्सरच्या सेन्सिङ्गचा प्रयत्न करीत आहे पॅरामीटर सेन्स करण्यासाठी आणि नंतर हे संप्रेषण कसे करते हे संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे नेटवर्कमध्ये इतर नोड्स असल्यास किन्वा आणखी काही आहे का ते माध्यमात पहावे लागेल तर त्यातील प्रत्येकजण संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत हा एक स्टार आहे हा एक स्टार टोपोलॉजी आहे हा नोड आहे जो एकत्रित करणारा आहे तो प्रवेशद्वार गेटवे असू शकतो तो अधिक शक्तिशाली आहे आणि हे आयओटी डिव्हाइस किंवा भार आहेत तर त्यापैकी काही नोड्स इथे संप्रेषण करीत आहे म्हणूनच आपण येथे पहात असलेली ही आक्रुती या नोडला लागू झाली आहे आणि त्याला या गेटवेवर संवाद साधण्याची गरज आहे परंतु इतर कोणतेही नोड त्यावेळी प्रसारित होत नाही याची खात्री करणेही आवश्यक आहे तसच चॅनेल द्वारे प्रवेश सुनिश्चित करणे आवश्यक आहे चॅनेल सध्या रिकाम आहे की नाही हे पाहण्यासाठी चॅनेल अॅक्सेस चॅनेल सेन्स करणे आवश्यक आहे जर माध्यम रिकाम नसेल तर त्याला सुप्तवस्थेत जावे लागेल आणि परत येऊन सेन्स करावे लागेल जेणेकरून तो सेन्स करण्यासाठी कमीत कमी ऊर्जा वापरेल मग तो पुन्हा एकदा निरीक्षण करेल आणि माध्यम नसेल किंवा निष्क्रिय नसेल तर सुप्तावस्थेत जाऊन पुन्हा एकदा प्रयत्न करेल आणि हा कितीदा असा प्रयत्न करेल तर त्यासाठी आपल्याला एक आकडा निश्चित करावा लागेल म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा जाऊन याचं निरीक्षण करता येईल की माध्यम निष्क्रियआहे की नाही आणि मग जर ते रिकाम असेल तर तिथे आपला डेटा सोडता येईल का आणि जर सोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला तर आपण ठरवून घेऊ की n वेळा तो प्रयत्न करेल हा n नंबर 12 3 किंवा तत्सम काहीतरी असेल त्यावरून तुम्ही गणित मांडू शकता की त्यांनी किती वेळ घेतलेला आहे आणि किती ऊर्जा वापरलेली आहे जर माध्यम त्वरित काम करण्यासाठी रिकामे असेल संवाद साधण्यासाठी रिकाम असेल तर किती वेळासाठी ते काम करू शकेल संवाद साधू शकेल साधारण चार ते दहा मिली सेकंड पर्यंत हा वेळ असू शकेल आणि मग हा सक्रिय वेळ ही सक्रिय अवस्था कशा कशासाठी वापरता येईल तर सेन्स करण्यासाठी संवाद साधण्यासाठी माध्यम रिक्त आहे की नाही ते पहाण्यासाठी आणि जर झिग्बी असेल तर ज्याला सीएए म्हणतो त्या चॅनलच्या असेसमेंट साठी तसंच प्रसारणासाठी आणि एवढं सगळं करुन झाल्यानंतर पोचपावती साठी सुद्धा हे सगळं झाल्यावर ते परत सुप्तावस्थेत जाईल तर आपण सुप्तावस्थेत जाऊन सुरुवात केली होती त्यानंतर आपण सक्रिय श्रेणीमध्ये गेलो तिथे आपण अनेक गोष्टी केल्या आणि मग परत सुप्तावस्थेत आलो आणि पुन्हा पहिल्यापासून सगळ्या गोष्टी तशाच सुरू झाल्या आता आपण काही गोष्टी अंकांसहित गृहीत धरू या ह्या डिवाइस साठी सुप्तावस्थेत आपण बघू या असे म्हणू शकतॊ की ते एका तासासाठी सुप्तावस्थेत आहे म्हणजे 3600 सेकंद एक तास आणि सरासरी विद्युत्प्रवाह क्षय 1 ते 4 दरम्यान कुठेही आहे म्हणून मी नेहमीच्या कमी बाजूस राहत आहे सध्याचा सरासरी विद्युत्प्रवाह क्षय कमीत कमी व्हावा हेच लक्ष्य आहे सरासरी विद्युत्प्रवाह आहे म्हणून मायक्रो अम्पिअर आणि ऊर्जा आहे म्हणून मिलिअम्पिअरअवरठेऊया मी सर्व काही एम्पीअर अवर ठेवत आहे कारण बॅटरी अँपिअर अवर मध्ये उपलब्ध आहेत तर हे आहे एक गुणिले दहा चा ऊणे तिसरा घात बरोबर हा एक रकाना झाला इथे आपण ठेवूया एक्टिविटी आणि इथे या डिवाइस मध्ये आता आपण काय काय ठेवू या एकतर सेन्स त्यानंतर मीडिया एक्सेस म्हणजेच सीए ए क्लिअर चॅनल असेसमेंटCAA Clear Channel Assessmentआणखी टी एक्स पॅकेट डेटा त्याचप्रमाणे एक्नॉलेजमेंट आणि मग हे सगळं झाल्यानंतर डिवाइस पुन्हा सुप्तावस्थेत जाईल तर अक्टिव सेन्स मिडीयम एक्सेस ट्रान्समिट हे सर्व यामध्यॆ असेल आणि म्हणून येथे काही नंबर टाकण्यास सुरूवात करु हे 10 मिली सेकंद साठी सक्रिय वेळेसाठी आहे परंतु जेन्व्हा तॊ ओन आहे तेन्व्हा तो काहीच करत नाही तर आपण कदाचित हे फारच कमी प्रमाणात वापरु पण तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सोपं होणार नाही तर कदाचित एका मिली सेकंड साठी तुम्ही हे वापरु शकता आणि तुम्ही थोडी विद्युत धारा नक्कीच वापराल हा आणि हे सोपे आहे 50 मायक्रो एम्पिअर पाच मिलि एंपियर मीडियम एक्सेस आणि हे अगदी थोड्या काळासाठी असेल मी फक्त उदाहरणादाखल काही अंक इथे टाकत आहे समजा 18 ते 20 इथे 20 आणि आता आपण प्रयत्न करूया म्हणजे हा आपला रेडिओ सुरू करेल आणि ज्या क्षणाला रेडिओ सुरू होईल त्यावेळी मोठ्या प्रमाणात विद्युत धारेचा क्षय सुरू होईल आणि प्रसारण अतिशय कमी असेल कमी वेळासाठी असेल अगदी एका सेकंदासाठी सुद्धा नाही कदाचित अर्धा मिली सेकंद तर मी म्हणेन 500 मायक्रो सेकंद साठी प्रसारण असेल बरोबर आणि ही विद्युत धारा पूर्वीसारखीच असेल तीन गुणिले दहा चा उणे सहावा घात त्यानंतर त्याला थोडा वेळ पोचपावती साठी थांबावं लागेल समजा त्याला 400 मायक्रो सेकंड पर्यंत थांबावं लागेल किंवा नको आपण त्याला पूर्वीसारखाच म्हणजे 500 मायक्रो सेकंड साठी थांबावं लागलं असं समजू या पोचपावती साठी हे थोडं सोपं होण्यासाठी आपण पूर्वीच्याच किमती घेत आहोत आणि यानंतर हे सुप्तावस्थेत जातं आणि मग आपल्याला या एका कामासाठी एकंदर किती ऊर्जा लागली ते काढता येईल आणि ती येते इतकी बरोबर आता गंमत बघा आपण हे पहा आणि हे फक्त या उजवीकडे पहा म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची आणि मनोरंजक बाब ही सुप्तावस्थेत असताना आहे पुन्हा पुन्हा हे सिद्ध झालं आहे आणि आयओटी जगात हे सत्य सिद्ध होणार आहे त्यासाठी हा गोष्टीचा एक अपूर्ण भाग आहे आता यापुढे आपल्याला अनेक बाबींच्या व्याख्या कराव्या लागणार असल्यामुळे गोष्टीचा दुसरा भाग बघूया दुसरा भाग आहे विद्युत घटाच्या कार्यक्षमतेचा आपण पुन्हा मागे जाऊ या आणि बॅटरी किंवा विद्युत घटाबद्दल विचार करूया आपण पूर्वी त्याची व्याख्या केलेली आहे जर तुम्ही 300 मिली एंपियर अवर ची बॅटरी घेतली आणि त्याची 60 कार्यक्षमता असेल तर याचा अर्थ 180 मिली एंपियर अवर इतकी क्षमता त्या विद्युत घटाची आहे तर ही प्रत्यक्ष क्षमता आहे याचा अर्थ असा की या बजेटमध्ये तुम्ही 300 मिली अँपिअर अवर वापरू नका हा अङ्क वापरा ही दुसरी पायरी आहे महत्वाची तिसरी पायरी मात्र विसरू नका आणि ते म्हणजे स्व डिस्चार्जची आपण आधीच त्याबद्दल बोललो आहे विशेषत जेव्हा आपण या कमी ड्यूटी सायकल बद्दल बोलत असाल तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की हा स्व डिस्चार्ज खूप गंभीर बनतो दुसरे उदाहरण घ्या आपल्याकडे स्व डिस्चार्ज असलेली 500 मिली अपीयर अवरची बॅटरी आहे मी वेगवेगळी उदाहरणे घेत राहिन त्यावरून आपल्याला कल्पना येईल दरमहा 1 टक्के ही बॅटरीचा स्व डिस्चार्ज आहे आपण हे टेबल लागू करु या मी हे टेबल 500 मिली अँपिअर अवर बॅटरीवर लावत आहे हे ठीक आहे तर एका महिन्यानंतर काय होईल आपण एकूण क्षमता काढण्यासाठी सक्रिय अवस्था आणि सुप्तावस्था या दोन्ही लक्षात घेतल्या आहेत सक्रिय अवस्थेत 0 009 मिली एंपियर आणि सुप्तावस्थेत साठी 0 72 मिली एंपियर इतकी विद्युतधारा असेल मला वाटतं तुम्हाला हे कळतंय मी हे टेबल आणि ही छोटीशी आकृती जी मी काढली होती ती वापरतो आणि मी हे त्याच्याशी जोडतो आणि हे मी असं समजतोय की एक सेल्फ डिस्चार्ज आहे पुर्वी आपण 500 मिली एंपियर अवर चा विद्युत घट घेतला होता आणि जरा विविधता आणण्यासाठी मी 300 मिली एंपियर अवर चा विद्युत घट घेतला ज्यांची कार्यक्षमता 60 टक्के आहे तर हे अनेक गोष्टींचा अंदाज घेण्यासाठी आहे पण सेल्फ डिस्चार्ज बद्दल काय तो जरा अवघड भाग आहे मी उदाहरणादाखल तुम्हाला एक अंक देतो 5 मिली एंपियर अवर सेल्फ डिस्चार्ज घ्या विद्युत घटाच्या आयुर्मानावर सर्वात जास्त प्रभाव ना सक्रिय व्यवस्थेचा असतो ना सुप्तावस्थेचा तर तो असतो सेल्फ डिस्चार्जचा हीच सर्वात जास्त काळजी घेण्याची गोष्ट आहे तर एक प्रश्न माझ्या मनात येतो की विद्युत घटाची आयुर्मर्यादा कशी वाढवायची ती आपण कशी वाढवू शकतो तर एक गोष्ट करू शकतो आयुर्मर्यादा वाढवण्यासाठी सुप्तावस्थेत चा काळ मोठा करू शकतो भरपूर मोठा तर सक्रिय विद्युतधारेच्या काळात विद्युत घटाच्या आयुरमर्यादेबद्दल आपण फार काही करू शकत नाही पण एक चांगली गोष्ट तुम्ही करू शकाल ती अशी की प्रयोगशाळेत प्रत्यक्ष एक साधासा विद्युतधारा प्रोब आणि ऑसिलोस्कोपवापरून हे गणित मांडू शकता खरंतर करंट मॉनिटरचे स्वस्त प्रकार बाजारात उपलब्ध आहेत तुम्ही ते विकत घेऊ शकता आणि विद्युतधारेच्या मोजमापासाठी वापरू शकता किंवा रोधकाचे समोरचे वोल्टेज व्यय काढू शकता किंवा ऑसीलोस्कोप वापरू शकता पण खरतर तुम्ही 1 ओहम रोध का समोरचाही व्यय मोजू शकता अनेक पद्धतीने तुम्ही ही विद्युत धारा मोजू शकता माझ्या काही सहकाऱ्यांनी प्रयोगशाळेत केलं तसचआपण एम्बेडेड नोड आणि आयओटी डिवाइस बद्दलची विद्युतधारेची लक्षण काढू शकता चला तर आपण या सुंदर आकृती वरून विद्युतधारेची लक्षण बघूया ज्यात सक्रिय अवस्था सुप्तावस्था मी दिलेले काही अंक आणि सेल्फ डिस्चार्ज या महत्त्वाच्या बाबी असतील आकृती 1 नमुनेदार नोडचा सध्याचा वापर दर्शवितो जो की आयओटी डिव्हाइस असू शकतो एक्स अक्ष प्रत्येक विभागातील 400 मायक्रो सेकंद वेळ दर्शवितो y अक्ष दर्शवितो विद्युतधारेचा व्यय जो प्रति विभागात 10 मिली अपीयर आहे प्रणाली पूर्णपणे चार्ज केलेल्या 45 मिली अँपिअर अवर कोइन सेलच्या आकाराच्या लिथियम बॅटरी सह समर्थित आहे आता तुम्हाला विद्युत घटाच्या आयुर्मानाचे गणित काढून दाखवायचॆ आहे इथे असं समजा 15 4 टेक्नॉलॉजी असलेले IEEE मानांकित तंत्रज्ञान वापरून एक तासासाठी साठी जर पॉकेट प्रसारित करायचे असतील तर कुठल्या प्रकारचा एप्लिकेशन योग्य होईल मी आपल्यासाठी हे गणित सोडवणार नाही मी तुम्हाला आमच्या प्रयोगशाळेत केलेलं प्रयोग विशद करून सांगणार आहे म्हणूनच आपण हे मोजमाप करणे शक्य करण्यासाठी जोडल जाण्यात सक्षम व्हाल आपण हे पाहू शकता की सुप्तवस्थेबाबतीत मी काढलेल्या गोष्टींप्रमाणेच आणि नंतर सक्रिय कालावधी जो मी अगदी अमूर्त म्हणेन तीच वास्तविकता आहे खरोखरपहिला भाग येथे प्रेषण आहे जो आपण पाहतो की ते नंतर एका दुसर्या अवस्थॆमध्ये जात आहे कदाचित तो कमी विद्युतधारा अवस्थेमध्ये जात आहे जी रिसेप्शन अवस्था असू शकते आपण शक्य तितकी जास्त शक्तीच ट्रान्समिशन देखील करु शकतो २० डीबीएम आणि नंतर आपल्याकडे जास्तीत जास्त प्रसारण निश्चित कालावधीसाठी केले जाईल तर तुम्ही त्या संख्येकडे लक्ष वेधून घेऊ शकता हे वेळेच्या महत्त्वपूर्ण काळासाठी केले जाते तर तुम्ही थोड्या काळासाठी थांबाल जो पावती मिळावी यासाठी आहे आणि रिसेप्शन विद्युत्प्रवाह स्टेट मशीन चालू ठेवण्यासाठी आहे रिसेप्शन अवस्थेत स्टेट मशीन इथल्या प्रसारणाच्या तुलनेत कमी आहे आणि ते अगदी कमी कालावधीसाठी सुद्धा प्रतीक्षा करत आहे मग ते एक निष्क्रिय कालावधीत जाते आणि नंतर पुढील पॅकेट पाठवण्यासाठी परत जात आणि नंतर पुन्हा पॅकेट ही तीन प्रसारण झिगबी शी संबंधित नसतात अस दिसत की हे ब्लूटूथ किमान उर्जेशी संबंधित आहे जिथे अल्ट्रा लो पॉवर रेडिओ ब्लूटूथ लो एनर्जी रेडिओच्या तीन प्रसारण चॅनेलवर तीन पॅकेट परत पाठविले जात आहेत परंतु हरकत नाही खरं तर मी झिगबी म्हणुनच सुरुवात केली पण मी तुम्हाला ही आक्रुती दाखवत आहे एक स्पष्ट सूचक गोष्ट आहे की जर आपण विद्युतधारा मिळवण्याचे या प्रकारचे कार्य केले तर आपल्याला कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जात आहे ते कळू शकेल आपण सॉफ्टवेअर कोडमध्ये बरेच मुद्दे काढू शकता परंतु आपण त्वरित देखील ओळखु शकता की कोणत्या प्रकारचे प्रोग्राम लिहिले गेले आहेत आणि आपण सध्याचे अचुक वेव्ह फॉर्म बघून आपला सॉफ्टवेअर कोड त्या योग्य कार्यासाठी तपासू शकता तर याच्या मध्ये आहे प्रसारण रिसेप्शन आणि पेअरिंग अवस्था तिथे काय आहे हे सांगा थोडं अवघड आहे नक्कीच निष्क्रिय एडीसी आणि सक्रिय अवस्था या दोघांचे संयोजन आहे आणि पुन्हा प्रसारण आणि हे असंच चालू राहणार तर कृपया फक्त मिलीपियर अवर संदर्भात चर्चा केलेल्या गोष्टीन्चा विचार करा बॅटरीची क्षमता म्हणून 45 मिलिअम्पियर अवर घेऊन आपली गणित मांडा मी तुम्हाला यापेक्षा जास्त काही सांगू शकणार नाही तुम्ही स्वतः जाऊन 45 मिली एंपियर अवर चा विद्युत घट शोधा त्या मालिकेला एम एल 20 20 पॅनासोनीक असं म्हटलं जातं त्याची डेटा शीट उघडून त्याची नाममात्र क्षमता आणि वास्तविक क्षमता माहिती करून घ्या त्याचप्रमाणे सेल्फ डिस्चार्जचीही नोंद करून घ्या आणि त्यावरून विद्युतघटाचे आयुर्मर्यादा गणित करून काढून घेऊ शकता त्याबरोबरच तुम्हाला एका तासात किती पॅकेट्सच प्रसारण होत आहे हेही समजू शकेल इथे मी दाखवलय की एका तासात तीन पॅकेट च प्रसारण होत आहे तर शेवटी प्रश्न हा आहे की असे किती पॅकेट्स प्रसारित करता येतील आणि हेही अवलोकन आपण करू शकतो की आयओटी एप्लीकेशन साठी हा वेव्ह फॉर्म अत्यंत सोयीचा आहे